नमस्कार आता आपण या विषयांच्या तिसऱ्या आठवड्याकडे जाऊया ह्या लेक्चर मध्ये आपण दुसऱ्या आठवड्यातील लेक्चरचा आढावा घेऊ आणि त्यानंतर एस ओ पी सिंपलिफिकेशन साठी व पी ओ एस सिंपलिफिकेशन साठी के मॅप आणि एंटर व्हेरिएबल मॅप बद्दल चर्चा करू दुसऱ्या आठवड्यात आपण पाहिले की लॉजिक सर्किट चे ऑपरेशन एकवीव्हॅलेंट सिम्बॉल टाइमिंग डायग्राम बुलियन एक्सप्रेशन जसे की अँड सर्किट आणि तसेच वेगवेगळ्या इनपुट व विशिष्ट आउटपुट च्या ट्रूथ टेबल ने दाखवता येते तुम्हाला माहीतच आहे वेगवेगळ्या टाइमिंग च्या इनपुट साठी डिजिटल वेवफॉर्म मध्ये हाय आणि लो टाइमिंग येते आणि त्याप्रमाणे आउटपुट तयार होते आपण हे सुद्धा पाहिले की नॅन्ड आणि नॉर हे युनिव्हर्सल गेट युनिव्हर्सल लॉजिक सर्किट तयार करण्यासाठी वापरता येतात नंतर आपण बुलियन अल्जेब्रा पाहिले मूळ हंटिंग्टन पोस्टल्युएट आणि काही प्रमेय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले की बुलियन एक्सप्रेशन सोपे केल्यानंतर डिजिटल लॉजिक सर्किट अधिक कार्यक्षम पद्धतीने काढता येते दिलेले बुलियन फंक्शन त्या कार्याशी निगडित असलेले लॉजिक गेट वापरून विशिष्ट लॉजिक सर्किट मध्ये रूपांतरित करता येते म्हणजेच शेवटचे सर्किट मिळवता येते कॅनोनिकल एस ओ पी म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट रिप्रेझेंटेशन मिन टर्म वापरून आणि कॅनोनिकल पी ओ एस म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ सम् रिप्रेझेंटेशन मॅक्स टर्म वापरून दोन स्तरीय सर्किट दर्शवता येते एस ओ पी साठीचे दोन स्तरीय सर्किट अँड व अर् किंवा नॅन्ड नॅन्ड सर्किट वापरून बनवता येते तसेच समिकरणावरून पी ओ एस साठीचे मूळ सर्किट अर् व अँड वापरून किंवा नॉर नॉर सर्किट वापरुन बनवता येते आपण निगेटिव लॉजिक आणि ड्युवेल सर्किट ची संकल्पना आणि तिचा वापर यासंबंधी पाहिले शेवटी आपण केमॅप वर आधारित आधारित सिंपलिफिकेशन वर चर्चा केली कोणत्याही ट्रूथ टेबल ची केमॅप वर मांडणी आणि केमॅप चा वापर एस ओ पी व पी ओ एस सिंपलिफिकेशन साठी करता येतो तसेच आपण डोन्ट केअर इनपुटDon't care Input व त्याचा उपयोग सर्किट सोपे करण्यासाठी कसा केला जातो ते पाहिले आजच्या क्लासमध्ये एंटर व्हेरिएबल मॅप ची चर्चा करण्याआधी आपण पाहुयात जर विचाराधीन व्हेरिएबल ची संख्या पाच असेल तर काय होईल कारण आपण केमॅप 4 व्हेरिएबल पर्यंतचा पाहिला आहे तर आता आपण पाच वेरिएबल केमॅप ने कसे दर्शवतात ते पाहू आता पाच व्हेरिएबल पर्यंतचे रिप्रेझेंटेशन थोडे अवघड वाटेल आपण चार व्हेरिएबल द्विमितीय प्लेनमध्ये मांडली ह्या प्लेनच्या एका बाजूला आपण 0 0 0 1 1 1 1 0 आणि दुसऱ्या बाजूला 0 0 0 1 1 1 1 0 असे लिहिले व लॉजिकल अडजेसन्सी केमॅप च्या कडांवर आणि मध्ये केली पण जेव्हा पाच व्हेरिएबल येतात तेव्हा ह्या छोट्या चौरसाची संख्या 2 द पावर 5 म्हणजे 32 होते आता या 32 चौरसामध्ये लॉजिकल अडजेसन्सी शोधणे थोडे अवघड होते आणि म्हणूनच ही अडजेसन्सी कशी होणार हे समजण्यासाठी थ्रीडी व्हिज्युअलायझेशनची गरज पडते इथे रिफ्लेक्शन मॅप वर आधारित पाच वेरिएबल चे सिंपलिफिकेशन दाखवले आहे रिफ्लेक्शन मॅप मध्ये एका बाजूला दोन व्हेरिएबल जसे आपण चार व्हेरिएबल मध्ये दाखवले होते तसेच आणि दुसऱ्या बाजूला पाच मधील उरलेले तीन व्हेरिएबल दाखवले आहेत स्लाईडमध्ये CDE हे 3 व्हेरिएबल दाखवले आहे CDE चीसंख्या पहिल्या स्तंभामध्ये 000 आहे नंतरच्या स्तंभामध्ये 001 आहे आणि नंतर 011आणि त्यानंतर 010 अशाप्रकारे आहे तिथे एक उभी लाईन दाखवली आहे ती लाईन अक्ष दाखवते म्हणजेच ते रिफ्लेक्शन आहे उदाहरणार्थ रिफ्लेक्शन म्हणजे 010 मध्ये C या व्हेरिएबल ची संख्या झिरो चा एक होतो 011 चे रिफ्लेक्शन 111असे होते म्हणजेच नंतरचा 11 तसेच राहतो व फक्त पहिल्या झिरोचा एक होतो आता स्लाइडमध्ये दाखवलेल्या तीन आणि सात या नंबरच्या चौरस मध्ये अडजेसन्सी आहे कारण तिथे फक्त C हे एकच व्हेरिएबल बदलते तसेच चौरस क्रमांक एक आणि पाच हेसुद्धा अडजेसन्स्ट आहेत जर तुम्ही ही अक्षाभोवती रिफ्लेक्शन पाहिले तर संबंधित स्थान लॉजिकली अडजेसन्स्ट आहेत अशा पद्धतीने आपण व्हिज्युअलायझ करू शकतो इथे ओव्हरले मेथड ही अजून एक प्रसिद्ध पद्धती आहे या पद्धतीमध्ये 00000 हे सर्व संख्या झिरो आहेत जेव्हा दुसऱ्या चौरसात 00100 येते इथे फक्त C ची संख्या बदलते तर आपण इथे असे म्हणू शकतो की हे दोघे चौरस एकमेकांच्या वर आहे आणि अडजेसन्सी एकमेकांच्या वर घेतली जाते म्हणजे या उदाहरणांमध्ये रिफ्लेक्शन एका अक्षाभोवती आणि ओव्हरले मेथड मध्ये एकावर एक असे मानते आपण इथे फक्त एकच रिफ्लेक्शन मॅप वर आधारित पद्धत पाहूया अडजेसन्सी पाहण्यासाठी आपल्याला फक्त एका लाईन वर दुसरी लाईन पहावी लागते कारण इथे हे मिन टर्म नुसार चौरसाना नंबरिंग केले आहे इथे बायनरी प्रेझेन्टेशन मध्ये A हे मोस्ट सिग्निफिकँट बीट आहे आणि E हे लिस्ट सिग्निफिकँट बीट आहे हे दाखवले आहे पहिल्या रो मध्ये 0123 4567 आणि दुसऱ्या रो मध्ये 89101112131415 पाहू शकतो नंतर तिसऱ्या रोमध्ये 10 आल्यामुळे 1617181920212223 हे चौथ्या रो मध्ये गेले आहे अशाप्रकारे सर्व 32 मिन टर्म दाखवलेल्या आपण पाहू शकतो इथे आपण पाहू शकतो की D या व्हेरिएबलची संख्या चार स्तंभा मध्ये 1 रहाते म्हणजेच 4 4 16 टोटल सोळा वेळा तीच संख्या येते असेच तुम्ही इतर व्हेरिएबल साठी सुद्धा पाहू शकतात स्लाईडमध्ये आपण पाच व्हेरिएबल एक्सप्रेशनच्या सिंपलिफिकेशनसाठी केमॅप कसा वापरतात यासाठी एक उदाहरण पाहू या उदाहरणांमध्ये आपण 2 6 9 11 13 15 18 19 22 23 25 27 29 and 31 या मिन टर्म घेऊ यात आपले पहिले काम काय आहे हे तर आपल्याला या मिन टर्म चौरस मध्ये ठेवायच्या आहेत

मिन टर्म नुसार आपण चौरसमध्ये मिन टर्म च्या जागी 1 लिहितो म्हणजेच 2 ह्या मिन टर्म साठी 2 00010 1 लिहिलेला दाखवला आहे नंतर 6 ह्या मिन टर्म साठी 6 00110 या चौरसमध्येही 1 लिहिलेला दाखवला आहे अशाप्रकारे दिलेल्या सर्व मिन टर्म साठी सर्व चौरसमध्ये 5 व्हेरिएबल के मॅप च्या सर्व चौरसमध्ये 1 लिहिला आहे आता यानंतर आपल्याला ग्रुपिंग करायचे आहे आणि हे ग्रुपिंग करताना आपल्याला लॉजिकल अडजेसन्सी बघावी लागते नेबरहूड रिजन मध्ये लॉजिकल अडजेसन्सी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकतात इथे आपण चर्चा केल्याप्रमाणे D या व्हेरिएबल ची 1 ही संख्या रिफ्लेक्शनने मिळते आहे इथे तुम्ही चारचा एक गट पाहू शकतात तसेच हा दुसरा चारचा गट व हा अजून एक चारचा गट दिसतो आहे आता ह्या उभ्या अक्षाभोवती तुम्ही एकाचे दुसऱ्यावर रिफ्लेक्शन पाहू शकतात त्यामुळे ते पण लॉजिकली एडजस्टट आहेत हे 4 आणि हे 4 म्हणजेच टोटल 8 चा एक गट बनवतात आणि ते एक प्रॉडक्ट टर्म देतात ठीक आहे आता या गटात जे व्हेरिएबल स्थिर राहते तुम्ही इथे पाहू शकतात B हे व्हेरिएबल स्थिर आहे तसेच आणि E हे सुद्धा व्हेरिएबल स्थिर आहे म्हणजे ह्या 8 मिन टर्म मध्ये B आणि E व्हेरिएबल स्थिर आहेत आणि ते संबंधित प्रॉडक्ट टर्म B E देतात आता आपण उरलेले पाहू म्हणजे आपल्याला सर्व 1 चा अंतर्भाव मोठ्या गटामध्ये करायचा आहे हा गट नेहमी 2 च्या पॉवर मध्ये असला पाहिजे तर आता हे दुसरे आपण पाह हे दोन 1 आणि हे दोन 1 एका गटात येऊ शकतात कारण ते शेजारी रिफ्लेक्शन मध्ये आहेत आणि एक गट बनवतात आपण या आधीच पाहिले आहे की के मॅप च्या कडे वरचे एकाच गटात येतात तेव्हा इथे हे कडांवरचे दोन 1पण एकाच गटात आहेत तेव्हा हे दोन 1 आणि हे दोन 1 एकाच गटात येतात आणि या गटामध्ये B हा वेरिएबल '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे तसेच याच गटात D व्हेरिएबल '1' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे आणि E व्हेरिएबलसुद्धा '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे त्यामुळे या गटाशी संबंधित प्रॉडक्ट टर्म B'DE' अशी तयार होते ठीक आहे आता काय राहिले तर हे चार '1'आणि हे चार '1' म्हणजेच टोटल 8 '1' समाविष्ट झालेले आहेत पण हा '1' आणि हा '1' अजून कुठेही समाविष्ट झालेले नाही हे '1' समाविष्ट करण्यासाठी आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो की हे चार '1' लॉजिकली एडजस्टट आहे आणि ते एक गट बनवतात या गटात व्हेरिएबल A '1' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे व्हेरिएबल B '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे आणि व्हेरिएबल D '1' या व्हॅल्यू सोबत स्थिर आहे त्यामुळे या गटाशी संबंधित प्रॉडक्ट टर्मAB'D अशी तयार होते ठीक आहे इथे आपण रिफ्लेक्शनचा विचार करू शकतो इथे आपण पाहू शकतो की हे दोन '1' सुद्धा लॉजिकली एडजस्टट आहे या अक्षावर हे '1' रिफ्लेक्शनमध्ये आहेत आणि ते एक गट बनवतात हे दोन '1' लॉजिकली एडजस्टट आहे आणि चार '1' चा एक गट तयार होतो हा पण गट मागच्या गटा एवढाच आहे तेव्हा तुम्ही या गटाचा पण विचार करू शकतात या गटाशी संबंधित प्रॉडक्ट टर्म ADE अशी तयार होते ठीक आहे तेव्हा हा '1' आणि हा '1' कुठल्याही एका पद्धतीने समाविष्ट होऊ शकतो त्यानुसार तुम्हाला इथे B E B' E' आणि A D किंवा A E अशा प्रॉडक्ट टर्म मिळतात अशाप्रकारे आपल्याला इथे हे दोन प्रकारचे फाईव्ह व्हेरिएबल फंक्शनचे के मॅप वापरून मिनिमाईज एक्स्प्रेशन मिळते हीच गोष्ट आपण मागील प्रेझेन्टेशनलाही वापरू शकतो F B E A D B' E' Or F B E A E B' D E' आता स्लाईडमधिल ह्या प्रश्नाकडे आपण थोडे नंतर बघुयात आपण एंटर व्हेरिएबल मॅप समजून घेण्याआधी एंटर व्हेरिएबल काय असतात याची चर्चा करू तर एंटर व्हेरिएबल हे काय असतात त्यासाठी आपण A B C या तीन व्हेरिएबल चा ट्रूथ टेबल पाहू आणि त्याच्याशी संबंधित Y हे आउटपुट आहे तर त्यातून ट्रूथ टेबल तयार करता येतो जिथे आउटपुट हे फंक्शन एका व्हेरिएबल मधून मिळवता येते आणि तेच एंटर व्हेरिएबल असते FABC ∑ m267 वर दिलेल्या प्रश्नासाठी तुम्ही पाहू शकतात एकाच ट्रूथटेबल साठी दोन उदाहरणे दिले आहेत एका ठिकाणी C हे एंटर व्हेरिएबल आहे तर दुसऱ्या उदाहरणात A हे एंटर व्हेरिएबल आहे जर 'C' हे एंटर व्हेरिएबल असेल तर आउटपुट फंक्शन हे इनपुट 'C' च्या संदर्भाने बदलते आणि इतर व्हेरिएबल स्थिर राहतात इतर व्हेरिएबल इथे 'A' आणि 'B' '00' या व्हॅल्यू सोबत स्थिर राहतात ट्रूथटेबल मध्ये हे 2 स्थान काय आहेत तर ट्रूथटेबल मध्ये 'A' आणि 'B' '00' या स्थानावर असताना म्हणजे या दोन रो मध्ये व्हेरिएबल 'C' ची व्हॅल्यू '0' ते '1' अशी बदलते तेव्हा इथे आपण खालील पद्धतीने जोड्या बनवू शकतो पहिली जोडी 'AB' '01' दुसरी जोडी 'AB' '10' आणि तिसरी जोडी AB '11' या प्रत्येक जोडीची एन्ट्री ट्रूथ टेबल मध्ये एकदाच करायची आता आपण या प्रत्येक जोडीसाठी आउटपुट 'C' व्हेरिएबल सोबत कसे बदलते ते पाहू इथे आपण पाहू शकतो की जरी 'C' हे इनपुट व्हेरिएबल बदलले तरी आउटपुट '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर राहते म्हणजे आउटपुट Y 0 असे आहे आता या केस मध्ये हे काय होते जेव्हा C 1 तेव्हा Y 0 आहे म्हणजेच 'Y' हे आउटपुट 'C' इनपुटला पूरक असे आहे आणि म्हणूनच जेव्हा A B 0 1 आहे तेव्हा Y C' असे म्हणू शकतो आणि नंतरच्या केसेसमध्ये जिथे आउटपुट बदलतच नाही ते तसेच स्थिर राहते Y 0 आणि हे Y 1 त्यानुसार ट्रूथ टेबल बनवला आहे हे जिथे C' हे एंटर व्हेरिएबल आहे तेव्हा अशा काही केसेसमध्ये जिथे 'C' हा इतर स्थानावर आहे पण हे ट्रूथ टेबलवर अवलंबून आहे कुठलेही व्हेरिएबल एंटर व्हेरिएबल असू शकते आता 'C' व्हेरिएबल च्या ऐवजी आपण दुसरे व्हेरिएबल घेऊ यात उदाहरणार्थ व्हेरिएबल 'A' ट्रूथ टेबल मध्ये आले आहे म्हणजेच 'A' एंटर व्हेरिएबल आहे आता या केस मध्ये कशाप्रकारे जोड्या बनतात ते पाहू आता इथे 'A' हे व्हेरिएबल ट्रूथ टेबलमध्ये येते म्हणजेच व्हेरिएबल बी आणि सी स्थिर राहतात त्याच्याही 0 0 0 1 1 0 1 1 या चार शक्यता आहे या चार केसेस साठी आपण संबंधित जोड्यांचा क्रम पाहू येथे 'A' व्हेरिएबल '0' ते '1' असे बदलते अशा दोन केसेस आहेत इथे B C 0 0 आहे त्या संबंधित व्हेरिएबल 'A' ची व्हॅल्यू '0' आहे आणि इथे B C 0 0 पण त्या संबंधित व्हेरिएबल 'A' ची व्हॅल्यू '1' आहे त्याच वेळी आउटपुट Y ची व्हॅल्यू '0' आहे म्हणजेच Y बदलत नाही आउटपुट Y '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर राहते म्हणजे आउटपुट Y 0 असे आहे त्याचप्रमाणे B C 0 1 B C 0 1 या दोन ठिकाणी आहे तेव्हा आपण याची जोडी करू शकतो आणि या ठिकाणी व्हेरिएबल 'A' 0 ते 1 असे बदलते पण त्याच वेळी आउटपुट Y ची व्हॅल्यू '0' आहे म्हणजेच Y बदलत नाही आउटपुट Y '0' या व्हॅल्यू सोबत स्थिर राहते म्हणजे आउटपुट Y 0 असे आहे आता पुढची केस जिथे B C 1 1आहे इथे हे दोन रो आहेत या ठिकाणी व्हेरिएबल 'A' 0 ते 1 असे बदलते पण त्याच वेळी आउटपुट Y ची व्हॅल्यूसुद्धा 0 ते 1 असे बदलते म्हणजेच Y हे A चे अनुकरण करते आहे आणि म्हणून आपण Y A असे म्हणू शकतो आता तुम्हाला कळलेच असेल की आपण व्हेरिएबल कसे एंटर केले आपण B व्हेरिएबल सुद्धा एंटर करू शकतो हे आपण तीन व्हेरिएबल च्या ऐवजी 4 व्हेरिएबल साठी तसेच इतरही ही प्रोसेससाठी करू शकतो जोड्या बनवून आणि संबंध शोधून त्यानुसार आपण ट्रूथ टेबल मध्ये लिहू शकतो आपण एंटर व्हेरिएबल हे किती उपयोगी आहे आणि सिंपलिफिकेशन साठी कशी वापरतात ते पाहिले हे एंटर व्हेरिएबल के मॅप मध्ये कसे समाविष्ट केले जातात ते पाहू आपण त्याच उदाहरणासाठी के मॅप आधारित साधे सिंपलिफिकेशन पाहू या मागच्याच उदाहरणात हे दोन शक्य असलेले गट आहेत आणि त्या संबंधित असलेली प्रॉडक्ट टर्म B C' व A B आपल्याला अशी मिळते आता आपण असा पण विचार करू शकतो की मिळालेली प्रॉडक्ट टर्म 1 ने मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे कुठलीही मिनटर्म '1' सोबत लॉजिकली अँड करू शकतो त्यासंबंधित असलेली व्हॅल्यू एक सोबत लॉजिकली अँड करू शकतो आणि जर मिन टर्म अस्तित्वात नसेल तर संबंधित असलेले इनपुट व्हेरिएबल झिरो सोबत लॉजिकली अँड करू शकतो म्हणजेच ते झीरो राहते अशाप्रकारे पण आपण विजूलाईज करू शकतो अशाप्रकारे आपण एंटर व्हेरिएबल मॅप आधारित एस ओ पी चे सिंपलिफिकेशन स्पष्टपणे पाहू शकतात ट्रूथ टेबल आपल्याला माहितीच आहे तो आपण तीन व्हेरिएबल च्या केमॅप मध्ये मॅप करू शकतो म्हणजे आठ चौरस मध्ये आपण मॅप करू शकतो पण 1 एंटर व्हेरिएबल आहे त्यामुळे फक्त ए आणि बी हे दोनच वेरिएबल मॅप करायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला चारच चौरस लागतात आणि त्यात झिरो वन आणि एंटर व्हेरिएबल अशी एन्ट्री करायचे आहे हे शक्य असलेले संभाव्य सदस्य आणि त्यांचे पूरक फॉर्म आहेत आणि अशाप्रकारे आपल्या ह्या उदाहरणासाठी हा एंटर व्हेरिएबल मॅप आहे आता याच्या सिंपलिफिकेशन साठी आपल्याला असा मोठा गट तयार करायचा आहे जिथे सर्व '1's आणि व्हेरिएबल समाविष्ट झाले पाहिजेत तर इथे काय दिसते हा एक आणि हा दुसरा एक तिथे अजून कोणताही एक नाही हा एक समाविष्ट झाला तर तो कसा इथे A एक आहे आणि B पण एक आहे म्हणजे A B अशी टर्म मिळते आणि आपण ती टर्म '1' सोबत लॉजिकली अँड करू शकतो म्हणजे आपली A B अशी एक टर्म तयार झाली आता इथे C' दिसते आहे C' हे आपण A'B असे पण घेऊ शकतो आणि आपण C' हे A'B लॉजिकली अँड करू शकतो बुलियन अल्जेब्रा नुसारही ते बरोबर आहे पण हे मिनिमाईज एक्सप्रेशन नाही तर मिनिमाईज एक्सप्रेशन मिळवण्यासाठी आपण C' मध्ये एक मिळवू शकतो म्हणजे एंटरव्हॅल्यूच्या अर्थात काही बदल होत नाही तऱ् हा C' आणि हा C' आपण एकत्र करू शकतो त्यासाठी B ची व्हॅल्यू स्थिर आहे एंटर केलेले व्हेरिएबल आपण स्थिर असलेल्या व्हॅल्यू सोबत लॉजिकली अँड करू शकतो इथे B व्हॅल्यू स्थिर आहे तऱ् आपल्याला B C' त्याच्याशी संबंधित असलेली टर्म मिळाली तसेच आपण तोच ट्रूथ टेबल व्हेरिएबल A घेऊन एंटर व्हेरिएबल मॅप काढू शकतो तुम्ही इथे हा संबंधित मॅप पाहू शकतात आता परत मिनिमिझेशन साठी B C' टर्म '1' सोबत लॉजिकली अँड करावी लागेल A साठी आपण 'A' मध्ये एक मिळवू त्यामध्ये काही फरक न होता आपल्याला एंटर व्हेरिएबल A मिळते आणि तेच एक्सप्रेशन A B B C' आपल्याला असे मिळते यावरून एक मजेदार गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल हे पहा 1 C 1 तसेच 1 C' 1 असे मिनिमाईज एक्स्प्रेशन मिळते हेच आपण C C' 1 असे सुद्धा लिहू शकतो तर तुम्ही आता एका काल्पनिक ट्रूथ टेबल साठी व्हेरिएबल एंटर कसे करायचे ते पाहिले आता तुमचा हा '1' हा 'C' आणि हा C' जर एकत्र केले तर तुम्हाला या '1' ला वेगळे समाविष्ट करावे लागत नाही कारण C आणि C' हे '1' चेच घटक आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला स्वतंत्रपणे दोन वेगळ्या गटात समाविष्ट करावे लागत नाही तुम्हाला इथे B C' A C असे मिनिमाईज एक्सप्रेशन मिळते आणि '1' ला वेगळे समाविष्ट करावे लागत नाही अशाप्रकारे आपण एंटर व्हेरिएबल मॅप वापरूनही मिनिमिझेशन करू शकतो FABC B C' A C आता पुढील स्लाइडमध्ये आपण पी ओ एस POS प्रॉडक्ट ऑफ सम् वापरून त्याच ट्रूथ टेबलचे सिंपलिफिकेशन कसे करू शकतो हे दाखवले आहे ते आपण पाहू मागील केसमध्ये आपण जिथे मिनटर्म उपलब्ध आहे ती आपण '1' सोबत लॉजिकली अँड केली आणि मिनटर्म उपलब्ध नाही म्हणजेच त्या संबंधित असलेले इनपुट कॉम्बिनेशन लॉजिकली '0' सोबत अँड केले म्हणजे ती मिनटर्म उपलब्ध नाही आता या केसमध्ये जिथे मॅक्स टर्म उपलब्ध असेल तर ती टर्म '0' सोबत ऍड करू आणि ती मॅक्स टर्म उपलब्ध नसेल तर '1' सोबत ऍड करू म्हणजे एक हि व्हॅल्यू ती मॅक्स टर्म उपलब्ध नाही असे दर्शवते आपण आधी पाहिले की 1 C 1 1 C' 1 किंवा C C' 1 त्याचप्रमाणे संबंधित पी ओ एस POS प्रॉडक्ट ऑफ सम् सिंपलिफिकेशन साठी आपल्याला '0' चा विचार करावा लागेल आणि 0 C 0 0 C' 0 किंवा C C' 0 त्यानुसार हे वापरून आपल्याला शक्य असेल तर मोठा गट करायचा आहे तर आता या केसमध्ये हे आपल्याला सर्व झिरो एकत्र करायचे आहेत हे पहा ह्या दोन झिरो साठी B हे व्हेरिएबल '0' या व्हॅल्यूसोबत स्थिर आहे आणि म्हणूनच आपण B हिं मॅक्स टर्म म्हणून घेऊ शकतो आणि इथे ह्या दुसऱ्या गटात '0' मिळतो हा '0' आपण C' म्हणून घेऊ इथे A हे व्हेरिएबल '0' या व्हॅल्यूसोबत स्थिर आहे त्यामुळे आपण A' असे म्हणू आणि तिथे B C' आधीच आहे तेव्हा या सगळ्याशी संबंधित टर्म तुम्हाला खालील प्रमाणे मिळते आपण दुसऱ्या केस साठी सुद्धा पाहू शकतो FABC B A C' आता ह्या स्लाइडमध्ये पहा आपण शेवटी आपले सुरुवातीचे 5 वेरिएबल चे उदाहरण पाहू या 5 वेरिएबल च्या उदाहरणात आपल्याला कुठलेतरी एक वेरिएबल एंटर करायचे आहे तर आपण 'E' ह्या वेरिएबलचा एंटर वेरिएबल म्हणून विचार करू तर आपल्याला 'E' हे व्हेरिएबल एंटर वेरिएबल करण्यासाठी मागे पाहिल्याप्रमाणे जोड्या बनवाव्या लागतील तर इथे दाखवल्याप्रमाणे हे दोन शेजारील स्तंभ आहेत स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या दोन रो मध्ये 'E' हे व्हेरिएबल 0 1 असे बदलते आणि उरलेले व्हेरिएबल A B C D हे 0 0 0 0असे स्थिर आहेत आणि 'Y' हे आउटपुट व्हेरिएबल '0' आहे ते 'E' व्हेरिएबल सोबत बदलत नाही तसेच दुसऱ्या दोन रो मध्ये 'Y' हे फक्त 'E' च्या विरुद्ध आहे हे आपण पाहतो आहोत आणि म्हणूनच आपण इथे E' असे लिहू याच प्रमाणे उरलेल्या सर्व पोझिशन चा विचार करू आता पुढील स्लाईडमध्ये 'E' हे एंटर वेरिएबल घेऊन पाच वेरिएबलचा ट्रूथ टेबल दाखवला आहे स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे संबंधित स्थानावर 'E' हे एंटर व्हेरिएबल घेऊन पाच वेरिएबल चा मॅप चार व्हेरिएबल मध्ये दाखवला आहे आता हे बरेच सोपे झाले आहे याचा असा फायदा आहे की चौरसाची संख्या निम्म्याने कमी होते म्हणजे इथे पहा पाच व्हेरिएबल च्या मॅप मध्ये एकूण 32 चौरस होते आणि आता या चार व्हेरिएबल च्या मॅप मध्ये ते 16 आहेत त्यामुळे हा मॅप फार सोपा झाला आहे आता इथे 'E' हे व्हेरिएबल एंटर केले आहे आणि या ठिकाणी 'E' असलेला मोठा गट तयार होत आहे यासाठी 'B' हे व्हेरिएबल स्थिर आहे आणि म्हणून 'B' हे 'E' या एंटर व्हेरिएबल सोबत लॉजिकलीअँड करू आता हा E' आणि हा '1 1' समाविष्ट करण्याचा बाकी आहे जर हा 1 1 आपण E E' आता घेतला तर आपला हा 1 1 घेऊन दाखवल्याप्रमाणे एक गट बनतो तसेच हा E' दुसऱ्या गटात असण्याची पण एक शक्यता आहे आणि दुसरी शक्यता आपण ते 1 E' असे पण घेऊ शकतो या दोन्ही केसेससाठी एक्सप्रेशन मध्ये तीन लिटरस्ल मिळतात तेव्हा एका केसमध्ये हा B D हे व्हेरिएबल '1' ह्या व्हॅल्यू सोबत स्थिर आहेत आणि 'E' हे एंटर व्हेरिएबल आहे तेव्हा ही टर्म B D E झाली हा एस ओ पी फॉर्म आहे म्हणून झिरो संबंधित व्हॅल्यू पूरक घेतो आता तुम्ही हा ब्लॉक घेतला तर इथे A आणि D हे व्हेरिएबल येतात A आणि D हे व्हेरिएबल स्थिर आहेत आणि 'E' हे एंटर व्हेरिएबल समाविष्ट होते आणि जर 'E' नाही घेतला फक्त' '1' घेतला तर AB' आणि 'D' हे '1' सोबत लॉजिकली अँड केले आहे म्हणजे हे दोन एक समाविष्ट झाले कारण 1 E 1 1 E' 1 किंवा E E' 1 तेव्हा आपल्यासाठी हे दोन एक्सप्रेशन मिळतात FABCDE B E' किंवा FABCDE B E' आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण आजच्या क्लासच्या निष्कर्र्षाकडे जाऊ पाच व्हेरिएबल फंक्शनच्या के मॅप वापरून सिंपलिफिकेशन साठी आपल्याला अडजेसन्सी शोधण्यासाठी रिफ्लेक्शन मॅप किंवा ओवरले पद्धतीत थ्रीडी व्हिज्युअलायझेशन ची गरज आहे पण एंटर व्हेरिएबल मॅप साठी फंक्शन चे इतर व्हेरिएबल स्थिर ठेवून आउटपुट व्हेरिएबल एंटर व्हेरिएबल सोबत कसे बदलते हे बघावे लागते एस ओ पी फॉर्म मध्ये सर्व '1' आणि कॉम्प्लिमेंटड किंवा आणकॉम्प्लिमेंऍड एंटर व्हेरिएबल समाविष्ट करावे लागतात पी ओ एस फॉर्म मध्ये सर्व '0' आणि कॉम्प्लिमेंटड किंवा आणकॉम्प्लिमेंऍड एंटर व्हेरिएबल समाविष्ट करावे लागतात एंटर व्हेरिएबल मॅप वर आधारित एस ओ पी फॉर्म च्या मिनिमिझेशन मध्ये आपण 1 x 1 1 x' 1 x x' 1असे घेतो आणि पी ओ एस फॉर्म च्या मिनिमिझेशन मध्ये आपण 0 x 0 0 x' 0 x x' 0 असे घेतो धन्यवाद